तर आता आपण परत आलो आहोत तर आपण आणखी एक उदाहरण घेऊ एका स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरमध्ये 4500 225 व्होल्टेज आहे 50 हर्ट्झ म्हणजे फ्रिक्वेन्सी f 50 हर्ट्झ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये पर टर्न अंदाजे 15 व्होल्ट आहे जे दिले आहे आणि 1 4 वेबर पर मीटर स्क्वेअरच्या मॅक्सीमम फ्लक्सने चालते प्रायमरी आणि सेकंडरी टर्नची संख्या कोरच्या क्रॉस सेक्शनल एरियाची गणना करा या दोन गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत तर emf पर टर्न E1 N1 E2 N2 15 म्हणून दिले जाते N1 E1 15 म्हणजे V1 E1 देखील आहे तर E2 N2 15 अशा प्रकारे ते बनवू शकतो तर ते 4500 15 दिले आहे म्हणून ते 300 असेल कारण ते प्रायमरी साईड आहे जेथे 4500 व्होल्ट आहे त्याचप्रमाणे सेकंडरी साईड 225 व्होल्ट त्यामुळे N2 225 15 म्हणजे ते 15 आहे N2 15 आहे 44 ∅m f N1 माहित आहे म्हणून ∅m फक्त E1 मूल्य आणि ही सर्व मूल्ये ठेवा तर E1 4500 आहे म्हणून आपल्याला 0 0676 वेबर मिळेल तर ए आपल्याला ∅m A फ्लक्स डेन्सिटी माहित आहे तर A ∅m Bmax तर ∅m दिला आहे मॅक्सीमम फ्लक्स डेन्सिटी 1 4 वेबर पर मीटर स्क्वेअर देण्यात आली आहे 0483 मीटर स्क्वेअर आहे म्हणून 483 सेंटीमीटर स्क्वेअर तर आता पुढे लोड नसलेला ट्रान्सफॉर्मर आहे सॉरी लोड असलेला ट्रान्सफॉर्मर आहे जेव्हा ट्रान्सफॉर्मर लोडवर असतो तेव्हा म्हणून प्रथम हे लोड असलेला ट्रान्सफॉर्मर तर प्रथम हे सर्किट काढण्यासाठी प्रथम यामधून पाहू नंतर दिसेल तर जर आपण हे काढले तर त्याला सर्किट म्हणतात तर ही प्रायमरी साईड आहे आणि ही सेकंडरी साईड आहे लोड जोडलेला आहे आता आपल्या मग्नेटीक सर्किट लूपमधून हे R1 आणि हे X1 हे दोन आहेत म्हणून वाइंडिंगचा रेजिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्स हे दोन रेजिस्टन्स आपण येथे ठेवले कारण येथे काहीही नाही तर यालाच E1 E2 म्हणतात या सगळ्याकडे दुर्लक्ष करा E2 या सगळ्याकडे दुर्लक्ष करा जेव्हा E1 हे मॅग्नेट्यूडनुसार V1 E1 असते परंतु जेव्हा ते लोड केले जाते तेव्हा हे R1 X1 असते तर हा व्होल्ट आहे जणू तो एक आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे R1 X1 येथे आहे म्हणून हे V1 आहे हे E1 आहे आणि हे V1 आहे आणि बाणाचे टोक म्हणजे ते पॉझिटिव आहे आणि त्याचप्रमाणे येथे एक लोड आहे तेथे ZL हा लोड आहे आणि हे देखील लोडमधील बुलेट व्होल्टेज V2 आहे आणि हे R2 आणि X2 आहे हा सेकंडरी साईडचा रेजिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्स आहे म्हणून त्या बाबतीत या आधी लोड नसलेल्या प्रकरणांमध्ये आपण पाहिले आहे की सेकंडरीमध्ये करंट वाहत नव्हता आणि फक्त ज्याला प्रायमरी साईड म्हणतात आणि अल्टरणेटिंग व्होल्टेज लागू केले जाते आणि हे नो लोड करंट होय ज्याला करंट I0 म्हणतात ते खूपच लहान आहे ज्याला एक्साईटिंग करंट म्हटले जाते त्यात दोन घटक असतात एक जो की लॉसेससाठी जबाबदार असतो दुसरा मग्नेटायझिंग कंपोनेंटसाठी जो की पॉवर निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे आता या प्रकरणात ते लोडशी जोडलेले आहे आता कोणत्याही गोष्टीवर जाण्यापूर्वी म्हणजे हे N1 टर्न आहे आणि हे N2 टर्न आहे हे प्रायमरी आणि सेकंडरी टर्न आहेत आणि हे व्होल्टेज E1 आहे आणि हे व्होल्टेज E2 आहे E1 आणि E2 व्होल्टेज मुळात म्हणू शकतो की हे या आयडियल ट्रान्सफॉर्मरमधील व्होल्टेज आहे तर आता जर आपण मग्नेटीक सर्किटने सुरुवात केली आहे हॅण्ड रूल समजा ही करंटची दिशा घेतली आहे तर ही करंटची दिशा घेतली जाते तर जर करंटच्या दिशेने कंडक्टर पकडला तर टर्म संपलेली दिसेल तर या बाजूची फ्लक्स दिशा ∅ असेल म्हणून लोड जोडलेले असल्याने म्हणून करंट याप्रमाणे वाहणार आहे तर जर पुन्हा कंडक्टरला करंटच्या दिशेने गुंडाळले तर ते देखील या मार्गाने सापडेल याचा अर्थ इफेक्टिव फ्लक्स कमी होत जाईल तर त्या प्रकरणात प्रत्यक्षात काय घडत आहे जे emf तयार करते emf नाही तर mmf या मधून तयार होणारा mmf हे N1 I1 असेल आणि हे N2 I2 असेल प्रत्यक्षात ते N1 I1 N2 I2 असेल ते असे काहीतरी आहे समजा मी ते साफ करतो समजा माझ्याकडे हा ट्रान्सफॉर्मर आहे माझ्याकडे हे ट्रान्सफॉर्मरचे सिम्बॉल आहे माझ्याकडे ट्रान्सफॉर्मरचा करंट I1 आहे समजा हा ट्रान्सफॉर्मर आहे आणि प्रत्यक्षात वाहणारा करंट म्हणजे उदाहरणार्थ I1 म्हणा आणि ट्रान्स येथे ते N1 आहे आणि ही सेकंडरी साईड आहे प्रायमरी साईड आहे आणि येथे देखील करंट I1 आहे असे म्हणा हे टर्न N2 आहे आणि येथे करंट I2 आहे असे म्हणा म्हणून फक्त प्रवेश घेत आहे येथे एक डॉट ठेवा एका आयडीयल ट्रान्सफॉर्मरसाठी येथे एक डॉट लावा म्हणून या बाजूला I1 N1 आणि या बाजूला N2 I2 रिअॅक्टॅन्स ∅ ज्याप्रकारे आपण ते केले आहे दोन्ही करंट डॉटमध्ये प्रवेश करत आहेत जे मॅग्नेटटिक सर्किटमध्ये जे काही अभ्यास केले आहे इतर मध्ये असे केल्यास हे दोन अॅडिटिव्ह आढळतील कारण हँड रूल यानुसार लागू करा तसे असल्यास परंतु एका आयडीयल ट्रान्सफॉर्मरसाठी रिअॅक्टन्स म्हणजे लागू केलेल्या कोणत्याही गृहितकांकडे पहा रिअॅक्टन्स R 0 असेल जर असे असेल तर याचा अर्थ N1 ज्याला I1 N1 I2 N2 0 म्हणतात याचा अर्थ मला ते साफ करू द्या याचा अर्थ I1 N1 N2 I2 म्हणजे I1 आणि I2 तेथे अँटी फेजमध्ये असेल N1 N2 स्थिर असतील आणि I1 आणि I2 अँटी फेजमध्ये असेल तर हा एक मार्ग आहे दुसरे हे आहे आणि म्हणूनच ते आहे तर आपल्याकडे आहे जर येथे डॉट लावला जर येथे डॉट लावला आणि येथे डॉट लावला तर जर यासारखी करंटची दिशा घेतली तर N1 I1 N2 I2 याचा अर्थ असा की तेथे अँटी फेजमध्ये आहे याचा अर्थ असा आहे की करंटची दिशा अशा प्रकारे आहे ज्यामुळे हे लोडकडे जात आहे तर मला ते साफ करू द्या तर यालाच ट्रान्सफॉर्मर लोडवर आहे असे म्हणतात म्हणून आता हे इक्विवलेंट सर्किट प्रत्यक्षात आपण पाहिले आहे की वरून पुढे जाऊ शकतो परंतु जे काही तोंडाने सांगितले ते फक्त ऐका याबद्दलचे लिखाण तेथे आहे तर R1 आणि X1 ही प्रायमरी साईडचे रेजिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्स आहे आणि हे खरं आहे की आपण यालाच Ic आणि Im म्हणजे प्रायमरी साईड आहे ज्याला आपण अल्टरनेटिंग सप्लाय देत आहोत तर हा करंट Ic ज्याला कोर लॉस कंपोनेंट म्हणतात ते तिथे आहे ते इक्विवलेंट रजिस्टन्सने दाखविले जाऊ शकते त्याचप्रमाणे Im करंटमधील मॅग्नेटाइज नो लोड फ्लक्स तयार करण्यासाठी जबाबदार आहे तर ते इंडक्टन्सने दाखविले जाऊ शकते तर याचा अर्थ या दोघांना पॅरलल सर्किटमध्ये आणणे तर ते I0 Ic j Im देते आणि ही सेकंडरी साईड आहे जी R2 आणि X2 आहे आणि हा लोडमधून वाहणारा करंट आहे की ही फेरोमॅग्नेटिक मटेरियल प्रायमरी सेकंडरी आहे आणि हा लोड आहे आणि हे लोड वोल्टेज V2 आहे हा बाण याचा अर्थ इन्स्टंटटेनिअस पोलारिटी हे आणि हे आहे आणि हे टर्न N1 आहे टर्न N2 आहे आता मी ते काढून टाकत आहे आता येथून सप्लाय सोर्सकडून येणारा करंट I1 आहे परंतु करंटचा I0 भाग येथे जात आहे I0 Ic j Im पण होय करंट I2 आहे याचा अर्थ I1 I0 I2 असे समजले आहे तर या प्रकरणात काय होईल हा प्रायमरी वाइंडिंगमधून जाणारा करंट आहे पूर्वी मी I1 पाहिले आहे कारण आयडियल ट्रान्सफरसाठी या सर्व गोष्टी दुर्लक्षित केल्या आहेत आता या करंट I2 N1 आपल्या गोष्टीनुसार ही I2 N1 mmf ही गोष्ट I2 N2 आहे तर I2 जेव्हा गणित सोडवतो तेव्हा ते N2 N1 I2 असेल परंतु त्यामध्ये आपले स्पष्टीकरण जे काही होते ते प्रत्यक्षात I2 N1 I2 N2 आले पाहिजे तर फक्त अँटी फेजमध्ये म्हणजे I2 आणि I2 अँटी फेजमध्ये आहेत I0 कडे दुर्लक्ष केले आहे मग I2 I1 म्हणूनच मी N1 I1 आणि एका आयडियल ट्रान्सफॉर्मरमधून लिहिले आहे तर याचा अर्थ प्रायमरी साईडचा mmf हा सेकंडरी साईडच्या mmf च्या बरोबरीची असणे आवश्यक आहे कारण या चिन्हावर मग्नीट्यूड येते आणि हे चिन्ह देखील मी सांगितले म्हणजे याचा अर्थ असा की मी जेव्हा फेसर आकृती काढेल तेव्हा हे I2 आणि हे I2 अँटी फेजमध्ये असेल जे फेज शिफ्ट 180° आहे तर या प्रकरणात आपल्याला माहित आहे की E1 N1 d ∅ dt आहे तर E1 इतके हे आपण आधीच पाहिले आहे आधीच आपण मॅग्नेटिक सर्किटमध्ये पाहिले आहे तसेच आपण एक किंवा दोन गणिते देखील सोडवले आहेत तर हे E1 आहे हे E2 आहे पूर्वी ही गोष्ट दिली आहे आता आता फेझर आकृती बघितली तर मला झूम कमी करू दे म्हणून जर फेझर आकृती पाहिली तर प्रथम एक किंवा दोन गोष्टी मला सांगू द्या हे काहीच नाही ते ज्या प्रकारे आहे तिथे मी हे बनवले हे काहीही होणार नाही हे देखील काहीही होणार नाही जर ते कापले गेले तर तर या प्रकरणात मला हे स्पष्ट करू द्या की V1 आणि E1 यामधील बॅलन्स गेला आहे कारण ते लोड केले आहे सेकंडरी साईडला लोड केले आहे आणि V1 जर सर्किटमध्ये पाहिले तर प्रथम मला येथे स्पष्ट करू द्या तर V1 E1 मग हे I1 R1 आहे आणि हे 90° आहे ज्यासह हे 90° आहे कारण ते रिअॅक्टॅन्स आहे म्हणून I1 R1 म्हणून हे V1 आहे तर जरा फक्त थांबा तर जर सर्किटमध्ये पाहिले तर होय जर आपण हा फेजर आकृती काढतो तर V1 आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी V1 E1 घेत असेल परंतु आता हे R लोड झाले आहे कारण ट्रान्सफॉर्मर लोड झाले आहे सेकंडरी साईड लोड आहे तर R1 I1 R1 j I1 X1 तर म्हणूनच V1 E1 I1 R1 j I1 X1 म्हणूनच हि फेझर आकृती V1 E1 I1 R1 j I1 X1 हे आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर यामध्ये पाहिले तर हे I1 I1 I2 I0 असेल जेव्हा ते बनवू तेव्हा ते सर्किट आकृती पहा आता हे I0 आहे जे नो लोड करंट आहे आणि हे I2 आणि हे I1 आहे परंतु I2 आणि I2 सेकंडरी करंट अँटी फेज असणे आवश्यक आहे तर म्हणूनच हे एक I2 आहे जी येथे लिहिलेली आहे I2 ही प्रत्यक्षात थोडीशी आहे समजा जर ते तेथे असेल तर जर हे I2 असेल तर मग हा एक I2 असेल कारण त्या कन्वेंशन मुळे ते अँटी फेजमध्ये असतील तर म्हणूनच हा I2 आहे आणि हा I2 आहे I2 येथे काढला आहे हा फेजर I2 आहे हा फेजर I2 आहे तर मला ते साफ करू द्या म्हणून सेकंडरी साईड म्हणून E2 जर पाहिले तर E2 V2 I2 R2 j I2 असेल मला हे स्पष्ट करू द्या जर सर्किटमध्ये K v l ला लागू केले तर हे E2 आहे या सर्किटमध्ये देखील हे E1 आहे हे E2 आहे आणि हे आहे तर K v l ला लागू केल्यास तर I2 R2 j I2 X2 असेल आणि V2 आहे तर म्हणजे E2 V2 I2 R2 j I2 X2 तर फक्त K v l ला लागू करा फक्त K v l ला येथे लागू करा तर याचा अर्थ हा E2 V2 I2 R2 आणि हा I2 X2 आहे हा अँगल 90° असेल हा अँगल 90° असेल आणि परिणामी हा व्होल्टेज ड्रॉप I2 Z 2 असेल त्याचप्रमाणे हा भाग देखील I2 I1 Z 1 असेल आणि हा करंट I1 मी सांगितले की तो I0 फेजर I2असेल आणि V1 आणि I1 मधील अँगल ∅ 1 असेल असे म्हणा आणि त्याचप्रमाणे I2 आणि V2 मधील अँगल ∅ 2 तो येथे दाखवला आहे तो ∅ 2 आहे फक्त एकच गोष्ट आहे की हा भाग काहीही नाही हा भाग काहीच नाही पण त्याचप्रमाणे हा भाग काहीच नाही म्हणून मला आशा आहे की I2 आणि I2 अँटी फेजमध्ये आहेत म्हणून मला आशा आहे की ते आणि हे फ्लक्स ∅ रेफरन्स फेझरच्या आधीसारखेच आहे तर हि नो लोड ट्रान्सफर फेसर आकृती आहे मला आशा आहे की हे समजले असेल ते फक्त या फेसर आकृतीवर थांबा तर असे की कोणताही गोंधळ होऊ नये आता तेथे लिहिले आहे जेव्हा मी ट्रान्सफॉर्मर लोड केला जाईल तेव्हा सेकंडरी वाइंडिंग मधून करंट I2 वाहतो सेकंडरी mmf I2 N2 एक सेकंडरी फ्लक्स सेट करतो जो प्रायमरी mmf कमी करतो याचा अर्थ हे प्रत्यक्षात प्रायमरी mmf आहे जे I2 N1 होते आणि हे सेकंडरी mmf I2 N2 आहे आणि हॅण्ड रुल वापरा आणि नंतर फ्लक्सची दिशा दिसेल आणि नंतर तो इफेक्टिव फ्लक्स कमी करण्याचा प्रयत्न करू येथे जे लिहिले गेले आहे तेच लागू करा मॅग्नेटिक सर्किटचा हॅण्ड रुल लागू करा कंडक्टरला करंटच्या दिशेने पकडा आणि ही फ्लक्सची दिशा असेल तर I2 N2 सेकंडरी फ्लक्स सेट करते जो प्रायमरी mmf कमी करतो परिणामी E1 कमी होते आणि V1 आणि E1 मधील बॅलन्स यापुढे अस्तित्वात राहत नाही त्यामुळे लोडवर सेकंडरी mmf ची उपस्थिती प्रत्यक्षात प्रायमरी mmf चे उत्पादन समान मॅग्नेट्यूडमध्ये आवश्यक असते परंतु N1 I2 च्या उलट दिशेने असते ज्याला N2 I2 म्हणतात जर I0 दुर्लक्षित केला असेल तर I2 I1 पुढे थोडे ट्रान्सफॉर्मरचे कन्स्ट्रक्शन आहे तर हे मी एका पुस्तकातून घेतले आहे तर साधारणपणे आपण जे काही गणिते आणि इतर गोष्टी सोडवल्या त्या अगदी इक्विवलेंट सर्किट आहेत परंतु जर त्यामध्ये पाहिले या खालच्या कोरमध्ये पाहिले तर हे ट्रान्सफॉर्मरचे लो व्होल्टेज वाइंडिंग आहे आणि हे हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे तर ते कसे आहेत आणि हे लॅमिनेटेड कोर आहे ते वास्तविक आहे जे प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर आहे आणि जर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर तेथे असेल तर त्यात लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग असेल तर लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग तर हे दोन भिन्न प्रकारचे कन्स्ट्रक्शन आहेत फक्त एकच गोष्ट मी सांगेन की कोणतेही पुस्तक वाचा आणि कोर टाईप आणि शेल टाईप यातील फरक पहा की मुख्य फरक काय आहे हे इथे दिसले पाहिजे मी ती गोष्ट वगळत आहे तर या प्रकरणात या प्रकारचे कन्स्ट्रक्शन केले जाते कारण ते कोर टाईप आणि शेल टाईप आहे लो आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग दाखविले आहेत ज्यामुळे लिकेज फ्लक्स कमी होतो आणि त्याचप्रमाणे पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी शक्यतो अनेक MVA वर रेट केलेले असते आणि 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर चालते किंवा 60 हर्ट्झ जे USA आहे प्रत्यक्षात ते 60 हर्ट्झ आहे आणि 50 हर्ट्झ किंवा 60 हर्ट्झ दोन्ही जपानमध्ये आहेत वापरलेली मुख्य सामग्री सामान्यतः लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील असते लॅमिनेशन प्रत्यक्षात एडी करंट कमी करतात म्हणूनच लॅमिनेटेड आणि सिलिकॉन स्टील हिस्टेरेसिस लॉस कमी ठेवतात आणि पॉवर स्टेशनच्या मेन डिस्ट्रीब्यूशन सिस्टीममध्ये आणि इंडस्ट्रियल सप्लाय सर्किटमध्ये मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो तर स्मॉल पॉवर ट्रान्सफॉर्मरचे बरेच उपयोग आहेत उदाहरण वेल्डिंग आणि रेक्टिफायर सप्लाय डोमेस्टिक बेल सर्किट इम्पोर्टेड वॉशिंग मशीन माझे म्हणणे आहे की स्मॉल पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बर्याच गोष्टी आहेत आता आणखी एक गोष्ट ही केवळ सामान्य ज्ञानासाठी घेणार आहे ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरसाठी काही मिली व्होल्ट अँपिअरपासून 20 व्होल्ट अँपिअरपेक्षा जास्त नाही आणि सुमारे 15 किलोहर्ट्झ पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट करण्यासाठी लहान कोर देखील लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील अॅप्लिकेशन ऑडिओ अॅम्प्लीफायर सिस्टमचा बनलेला आहे हे फक्त सामान्य ज्ञानाच्या उद्देशाने आहे ज्याचा अभ्यास होणार नाही रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर हे मेगाहर्ट्झ फ्रिक्वेंसी रिजनमध्ये कार्यरत आहे एकतर एअर कोरमध्ये फेराइट कोर किंवा डस्ट कोर आहे तर फेराइट हे सिरेमिक मटेरियल आहे ज्यात सिलिकॉन स्टीलसारखेच मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत परंतु हाय रजिस्टीविटी आहे डस्ट कोरमध्ये कार्बोनिल आयर्न किंवा परमाल्लोयचे बारीक कण असतात जे निकेल आणि आयर्न ऍप्लिकेशन रेडिओ आणि टेलिव्हिजन रिसीव्हर्स असतात आता पुढील हे ट्रान्सफॉर्मरचे वाइंडिंग साधारणपणे एनामेल इन्सुलेटेड कॉपर किंवा अॅल्युमिनियमचे असते तर जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या प्रयोगशाळेत यामधून जाल तेव्हा ओपन ट्रान्सफॉर्मरचे वाइंडिंग आणि कुलिंग छोट्या ट्रान्सफॉर्मरमधील एअर आणि मोठ्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल कुलिंग हा एक मोठा धडा आहे ट्रान्सफॉर्मर्ससाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये फक्त काही सामान्य कल्पना देण्यासाठी आहे आता ट्रान्सफॉर्मरचे इक्विवलेंट सर्किट कारण आपण ट्रान्सफॉर्मर पाहिले आहे परंतु आपल्याला ट्रान्सफॉर्मरचे इक्विवलेंट सर्किट प्राप्त करावे लागेल कारण इक्विवलेंट ट्रान्सफॉर्मरसाठी प्रॉब्लेम कसा सोडवायचा किंवा इक्विवलेंट ट्रान्सफॉर्मर त्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मरचे इक्विवलेंट सर्किट माहित असणे आवश्यक आहे तर सामान्यत असे घडले की जेव्हा जेव्हा लोडेड ट्रान्सफॉर्मरकडे पाहिले जाते तेव्हा म्हणून लोड म्हणजे इन्डक्टिव्ह लोड म्हणा तर समजा लोड रेझिस्टन्स RL आहे आणि रिअॅक्टॅन्स XLj आहे असे म्हणा परंतु जेव्हा प्रॉब्लेम सोडविला जातो तेव्हा j कॉम्प्लेक्स ऑपरेटर आणि लोडमधील व्होल्टेज V2 आहे ते येथे दिले आहे आणि हे R1 X1 प्रायमरी साईडचा रेझिस्टन्स आहे V1 हा सप्लाय व्होल्टेज आहे आणि याद्वारे करंट I0 आहे जो नो लोड करंट आहे आणि हा करंट I1 I1 I0 I2 म्हणजे फेझर आहे आणि या बाजूच्या करंटला आपण I1 I2 म्हणू शकतो आपण याला I1 I2 देखील म्हणू शकतो तर आणि हे देखील R2 X2 आहे याचा अर्थ हे वाइंडिंग जसे की तेथे काहीच नाही तेथे आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे तर या भागांना आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणतात म्हणजे याचा अर्थ या प्रकरणात E1 E2 N1 N2 एक आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे जसे की ट्रान्सफॉर्मरमधून सर्व काही बाहेर काढले गेले तर तो दोन वाइंडिंगने दाखविला जातो तर या कारणामुळे या भागामध्ये आयडियल ट्रान्सफॉर्मर दर्शविले गेले आहे आणि या लोडमधून वाहणारा करंट I2 आहे आणि हा करंट I1 आहे आणि हा I2 आहे तर आता आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे आपल्याला एक इक्विवलेंट सर्किट बनवायचे आहे एकतर हे सर्व पॅरामीटर्स प्रायमरी साईडला आणायचे हा एक मार्ग आहे किंवा हे सर्व पॅरामीटर्स सेकंडरी साईडला आणायचे यापैकी एक करा तर सेकंडरी पॅरामीटर्स प्रायमरी साईडला कोण घेईल तर मग हे एक आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट दाखविली आहे कारण हे E1 E2 आहे हे एक आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे जे येथे लिहिले आहे तर ट्रान्सफॉर्मरचे इक्विवलेंट सर्किट जे आपल्याकडे आहे ते हे आहे आपण प्रॉब्लेम सोडवतो आपल्याला सर्व गोष्टी एका बाजूला आणाव्या लागतात प्रायमरी साईडला आणुयात आता सेकंडरी रेजिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्स प्रायमरी साईडला पाठवून इक्विवलेंट सर्किट सोप्पे केले जाऊ शकते आणि अशा प्रकारे आहे की E2 E1 रेशोमध्ये मॅग्नेट्यूड किंवा फेजवर परिणाम होत नाही याचा अर्थ हे जणू एक आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे तर E1 E2 हा कधीही R2 X2 ला प्रभावित करणार नाही तसेच हा लोड देखील प्रायमरी साईडला बदलेल आता तसे केल्यास प्रायमरी सर्किटमध्ये एडिशनल रेजिस्टन्स R2 ने रेजिस्टन्स R2 बदलला जाऊ शकतो जसे की करंट वाहून नेताना पॉवर अब्सोरबड R2 R2 मधील सेकंडरी करंटमुळे उदाहरणार्थ हे सर्किट घ्या उदाहरणार्थ मला हे एक या बाजूला आणायचे आहे या बाजूचे पॉवर लॉस हे करंट मॅग्नेट्यूड असेल हे I22 R2 आहे हे पॉवर लॉस आहे आता जर मला या सप्लायसारखाच इक्विवलेंट रेजिस्टन्स ठेवायचा असेल तर समजा प्रायमरी साईडला समजा येथे रेजिस्टन्स आहे आणि समजा हे मूल्य R2 आहे म्हणून प्रत्यक्षात या साइडचा लॉस R2 I2 2 असेल तर हा लॉस आणि हे I2 2 R2 लॉस दोन्ही समान असणे आवश्यक आहे जेणेकरून मला त्याइतकेच मूल्य मिळेल जसे की E1 E2 रेशो असे की सर्व काही समान राहील फक्त एक गोष्ट आहे आपल्याला एक रेजिस्टन्स घालावा लागेल जो आपल्याला इक्विवलेंट R2 शोधायचा आहे तो R2 आहे तर या R2 I2 2 I2 2 R2 चे लॉस हे फक्त समान असणे आवश्यक आहे तर जर तसे असेल तर या प्रकरणात I2 2 R2 I2 2 R2 म्हणजे R2 I2 2 I2 2 R2 म्हणजे I2 I2 2 R2 आता यापासून आणि आता I2 I2 N1 N2 कारण या आकृतीतून हे हे एक या ट्रान्ससाठी हे या एकासाठी आहे हे ट्रान्स रेशो N1 आहे आणि हे ट्रान्स रेशो N2 आहे आणि येथे करंट I2 आहे म्हणून ते I2 N1 बनवू शकतो जे प्रायमरी साईडचे mmf सेकंडरी साईडचे mmf जे N2 N2 I2 आहे तर हे I2 आहे आणि हे N2 वर आहे तर N2 I2 I2 N1 याचा अर्थ I2 I2 N2 N1 किंवा I2 I2 N1 N2 तर तेच येथे लिहिले गेले आहे म्हणजे याचा अर्थ येथे I2 I2 N1 N2 भरा म्हणून N1 N2 2 R2 होईल परंतु आपण पूर्वी पाहिले आहे की K आपण पूर्वी पाहिले आहे K ट्रान्स रेशो N1 N2 म्हणून R2 K 2 R2 असेल अशाच प्रकारे रिअॅक्टन्स देखील त्यामध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो म्हणून X2 देखील K 2 X2 असेल तर जर तसे असेल तर R2 L2 R2 आणि X2 K 2 X2 तर आता या बाजूला म्हणजे सेकंडरी साईडचे इक्विवलेंट रेजिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्स प्रायमरी साईडला हस्तांतरित केले जाते परंतु हा एक आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे परंतु लोड RL तेथे XL आहे तेथे V2 देखील आहे तर या प्रकरणात काय होईल हे सर्व येथे हस्तांतरित केले आहे तर प्रायमरी किंवा सेकंडरी साईड आता V2 E2 म्हणून V2 E2 तर V2 E2 आहे कारण येथे हे सर्व स्थानांतरित केले आहे V2 हे RL आणि XL मधील व्होल्टेज आहे काय करू शकतो तर ते एक प्रायमरी साईड किंवा मग या V2 चे इक्विवलेंट व्होल्टेज काय असेल ते प्रायमरी साईडला काहीही होणार नाही परंतु K V2 प्रायमरी साईडला येईल तर त्या बाबतीत आणि हे RL आणि XL समान प्रकारे ते प्रायमरी साईडला आणू शकतात R L देखील R L बनवू शकतो X L हा X L असेल जे प्रायमरी साईडला देखील हस्तांतरित केले जाऊ शकते जर ते तसे असेल तर तसे असल्यास जर तसे असेल तर यामध्ये हे पहा की E1 E2 N1 N2 आणि E2 V2 माहित आहे तर E1 V2 K म्हणून E1 K V2 याचा अर्थ या बाजूचा अर्थ असा आहे की या बाजूचे ट्रान्सफॉर्मेशन व्होल्टेज हे K V2 असेल कारण हे आयडियल ट्रान्सफर आहे हे ट्रान्स रेशो N1 आहे हे N2 आहे E1 E2 N1 N2 आहे जे E1 E2 N1 N2 आहे परंतु E2 V2 कारण ही गोष्ट या बाजूला बदलली आहे E2 V2 म्हणजे R1 V2 K N1 N2 K म्हणून E1 K V2 आणि मला ते साफ करू द्या आणि जेव्हा या R L आणि X L चे या बाजूने रूपांतर होईल तेव्हा ते R L K 2 असेल त्याचप्रमाणे हे X L K 2 असेल ज्या प्रकारे हे बदलले आहे ते म्हणजे R L आणि ते X L होईल तर या प्रकरणात हे R L K 2 R L आणि X L K 2 X L मी सांगितले आणि E1 ला KV2 ने दाखवू शकतो हे E1 आहे हे लोडमध्ये KV2 व्होल्टेज ने दाखवू शकतो तर हे प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मरचे इक्विवलेंट सर्किट आहे मग आपण काय केले आपण सर्व सेकंडरी परमीटर्सला प्रायमरी साईडमध्ये रुपांतरित करतो आणि हे V1 आहे हे एक प्रायमरी आहे ज्याला परासाईट परमीटर्स म्हणतात याला प्रायमरी साईडचे परमीटर्स देखील म्हणतात आणि सेकंडरी साईड ज्याला ट्रान्स रेशोचा स्क्वेअर ने गुणाकार करून ट्रान्सफॉर्म केला आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन रेशियो म्हणजे K 2 R2 K 2 X2 आणि हे K 2 आहे याचा अर्थ असा आहे की सर्व पॅरामीटर्स रजिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्स यांना K 2 ने गुणाकार करावा लागतो आणि हे KV2 असावे तर गणिताच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवले पाहिजे पण प्रश्न असा आहे की हा करंट I0 प्रत्यक्षात फुल लोड करंटच्या तुलनेत खूप लहान आहे साधारणपणे 3 ते 5 टक्के म्हणून जर या प्रकारच्या सिरीज पॅरलेल सर्किट बनवले तर ते सोपे होणार नाही गणिते सोडवण्यासाठी त्यासाठी वेळ लागेल तर त्या बाबतीत आपण काय करू शकतो आपण या ब्रांचला काय करू शकतो ते प्रत्यक्षात जास्त अचूकता न गमावता ही ब्रांच येथे कुठेतरी ठेवू आपण येथे कुठेतरी ठेवू आणि ही ब्रांच येथून काढली जाईल आणि ही I0 असेल तर सोप्पे जाण्यासाठी लॉस खूप कमी होईल जर आपण असे केले तर हे सर्किट जे I0 फुल लोड करंटच्या 3 ते 5 टक्के आहे जेथे सर्किट असे दिसते तर याचा अर्थ तो आणला म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला हे I1 आहे आणि हे I0 आहे त्या बाबतीत I1 I0 I2 तर R1 आणि हा टोटल रजिस्टन्स आहे R1 K 2 R2 टोटल रजिस्टन्स लोड आपण लोडचा विचार करत नाही तो वेगळा ठेवा मग X1 K2 हा प्रायमरी आणि सेकंडरी इक्विवलेंट रजिस्टन्स आहे म्हणून RE1 R1 K 2 R2 XE1 X1 K of K 2 X2 तर हे अॅप्रॉसिमेट इक्विवलेंट सर्किट आहे आणि हे साईड व्होल्टेज V2 K V2 असेल असे म्हणू आणि हे सप्लाय व्होल्टेज आहे तर जर तसे असेल तर हे अॅप्रॉसिमेट इक्विवलेंट सर्किट आहे ज्याला प्रायमरी म्हणून संदर्भित केले जाते हे RE1 आहे हे XE1 आहे या मूल्याला प्रायमरी साईडला संदर्भित केले जाते कारण आपण प्रत्येक गोष्ट प्रायमरी साईडला आणली आहे आणि त्याचप्रमाणे R L 1 K 2 R L आणि X L1 K 2 X L म्हणजे प्रायमरी लोड पॅरामीटर्स जर त्या इतर गोष्टी आणल्या तर समजा मला ते सेकंडरी साईडला नेण्याची इच्छा आहे प्रायमरी पॅरामीटर्स ज्यामध्ये rp xm प्रत्येक गोष्टीसह अनेक गोष्टी बदलतील तर त्या बाबतीत R2 R1 K 2 हे X2 X1 K 2 असायला हवे होते त्याचप्रमाणे R L K 2 असावे आणि सेकंडरी साईडचा संदर्भ असल्यास X L K 2 असावा त्याचप्रमाणे व्होल्टेज देखील बदलले असते ते K च्या गुणाकारा ऐवजी K ने भाग केले गेले असते तर मी गणिते सोडवू शकतो तर एक लहानसे उदाहरण घ्या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी वाइंडिंगला 2000 टर्न आणि सेकंडरी साईडला 800 टर्न असतात 2 लॅगिंग पॉवर फॅक्टरवर त्याचा लोड करंट 5 अँपिअर आहे कारण नो लोड पॉवर फॅक्टर खूप खराब आहे तर वाइंडिंगमध्ये व्होल्ट ड्रॉप नगण्य आहे असे गृहीत धरले आहे तर ड्रॉपकडे दुर्लक्ष करून प्रायमरी करंट आणि पॉवर फॅक्टर शोधा जेव्हा सेकंडरी करंट 0 85 लॅगिंग पॉवर फॅक्टरवर 100 अँपिअर असतो तर हा प्रॉब्लेम आहे तर आता आपल्याला I2 N1 I2 N2 माहित आहे आता सर्व सूत्रे आणि I2 100 अँपिअर 0 85 लॅगिंग पॉवर फॅक्टरवर आहे म्हणून I2 N2 I2 सर्व डेटा दिलेला आहे तर I2 40 अँपिअर आहे आणि ते 0 85 लॅगिंग आहे जे I2 आहे आता सेकंडरी साईडचे पॉवर फॅक्टर म्हणजे पॉवर फॅक्टर 0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 8° तर यालाच सेकंडरी साईडचे पॉवर फॅक्टर म्हणतात जे दिले आहे हा प्रॉब्लेम आहे जेव्हा सेकंडरी करंट 0 85 लॅगिंग पॉवर फॅक्टरवर 100 अँपिअर असतो आता I0 5 अँपिअर दिले आहे आणि cos∅0 0

आता जर ∅ संदर्भ म्हणून घेऊन फेजर आकृती काढली तर आणि हे V1 येथे I1 I1 I0 I2 आहे आणि I2 आणि I2 अँटी फेजमध्ये आहेत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 तर हे या कर्सरकडे पहा आणि बनवा हे I2 आहे आणि हे I1 I0 ही गोष्ट आहे आणि हा ∅ 0 आहे अँगल ∅ 0 दिलेला आहे जो 78 5° आहे तर याचा अर्थ I1 cos ∅ 1 म्हणजे हा I1 आहे आणि यालाच cos ∅ 1 म्हणतात हे OA आहे ते OA प्रत्यक्षात OB BA आहे मी इथे लिहित नाही आहे हे समजण्यासारखे आहे फक्त ह्या उभ्या y अॅक्सिसवर प्रोजेक्शन करा V1 आहे असे म्हणू म्हणून OB BA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 तर सर्व अँगल चिन्हांकित केले आहेत आणि करंटची गणना देखील केली आहे तर ते I1 cos ∅ 1 I2 cos 31 8° I0 cos ∅ 0 बनवू शकतो जे काही येते म्हणून I1 cos ∅ 1 प्रत्यक्षात 35 येते म्हणून जर हे AB बनवले तर प्रत्यक्षात काहीच नाही परंतु हा घटक आहे फक्त ते थोडेसे स्वतः करा ते खूप सोपे होईल परंतु प्रत्येक गोष्ट ज्यासाठी मी चिन्हांकित केलेले आहे आणि त्याचप्रमाणे I1 sin ∅ 1 I0 sin ∅ 0 I2 sin 31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 आणि जर हे I1 cos ∅ 1 आणि I1 sin ∅ 1 यांचे विभाजन केले तर I1 sin ∅ 1 I1 cos ∅ 1 tan ∅ 1 मिळेल काहीतरी म्हणून ∅ 1 36 तर cos ∅ 1 येईल जे 0 8 हे उत्तर आहे दुसरे एक 2200220 व्होल्ट आहे ही प्रायमरी साईड आहे ही सेकंडरी साईड आहे हे सिंगल फेज स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे आणि हाय व्होल्टेज वाईंडींगमध्ये रेझिस्टन्स 1 25 Ω आणि 4 Ω चा रिअॅक्टॅन्स आहे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 04 Ω रेझिस्टन्स आहे आणि 0 15 Ω रिअॅक्टॅन्स ही प्रायमरी साईड आहे आणि ही सेकंडरी साईड आहे तर हाय व्होल्टेजच्या टर्ममध्ये लो व्होल्टेज बाजूचा इक्विवलेंट रेझिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्सची गणना करा बी लो व्होल्टेजच्या टर्ममध्ये हाय व्होल्टेज बाजूचा इक्विवलेंट रेझिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्सची गणना करा तर R1 दिले आहे R2 दिले आहे X1 दिले आहे X2 दिले आहे प्रायमरी साईडसाठी R1 X1 आहे सेकंडरी साईडसाठी R2 X2 आहे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 म्हणून हाय व्होल्टेज बाजूच्या बाबतीत जे प्रायमरी वाईंडींग आहे हाय व्होल्टेज म्हणजे येथे प्रायमरी साईड ज्या प्रकारे आपण बनवली आहे येथे प्रायमरी साईड हाय व्होल्टेज बाजू आहे येथे ही हाय व्होल्टेज बाजू आहे फक्त ही बाजू प्रायमरी साईड हाय व्होल्टेज बाजू आहे तर या प्रकरणात RE1 R1 R2 असेल बेरीज करा तर 5 त्याचप्रमाणे XE1 X1 X2 असेल बेरीज करा तर 0 आता बी भाग सेकंडरी साईडसाठी संदर्भित आहे या प्रकरणात ते विभाजित केले जाईल जे R1 आहे ते असे होईल कारण R1 X1 ला सेकंडरी साईडला रूपांतरित करावे लागेल R2 X2 नाही R2 X2 सेकंडरी साईडलाच ठेवेल सर्व प्रायमरी साईड सेकंडरी साईडला बदलले तेथे हाय व्होल्टेज बाजू आहे ती लो व्होल्टेज बाजूला घेत आहे तर त्या वेळी हाय व्होल्टेज बाजूच्या रेझिस्टन्स आणि रिअॅक्टॅन्सला K2 ने विभाजित करावे लागेल म्हणूनच R1 K 2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 125 Ω आहे आणि X1 X1 K 2 10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 तर लो व्होल्टेजच्या टर्ममध्ये म्हणजे सेकंडरी साईड आहे ती RE2 R2 R1 आहे बेरीज करा ते 0 आणि X2 बेरीज केल्यास ते 0 पण एक गोष्ट इथे पहा ते 5 25 Ω आहे ते 19 Ω आहे आणि सेकंडरी साईड 0 0525 Ω आहे आणि जर सर्व प्रायमरी साईडला आणायचे असेल तर जर याला 100 ने गुणाकार केला तर ते 5 आणि हे जर याला 10 2 ने गुणाकार केला म्हणजे 100 ने गुणाकार केला तर ते 19 Ω असेल किंवा उलट मिळेल त्यावरून गणना योग्य आहे की नाही हे तपासू शकतो